तर आता आम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समधील विशिष्टता प्रमेयांच्या चर्चेसह आपली चर्चा चालू ठेवू म्हणून विशिष्टतेच्या प्रमेयाच्या तपशिलाकडे जाण्यापूर्वी एक व्यावहारिक कारण आहे ज्यामध्ये आपल्याला विशिष्टतेबद्दल काही तरी रस असला पाहिजे आणि तेच आहे समजा मी एखादी व्यावहारिक परिस्थिती घेतो तर असे म्हणूया की तिथे एक अँटेना आहे या खोलीत तुम्हाला हे माहित आहे की त्या खोलीत सर्वत्र फिल्स पसरत आहेत आणि आपण एक होते ज्यांनी सीएमवर हा कोर्स घेतला होता त्याला फील्ड म्हणजे काय याची गणना करण्यास सांगितले जाते आता आपण ते करा आणि उत्तर अद्वितीय होणार नसल्यास गणना करण्यात काय पॉईंट आहे हे आपल्याला माहिती आहे तर कृतज्ञतापूर्वक आमच्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये एक अतिशय शक्तिशाली प्रमेय आहे जो आपली हमी देतो की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आपल्या श्रमगणनेनंतर आपल्याला मिळालेले उत्तर अनन्य असेल त्यामुळे हे संपूर्ण फायदेशीर ठरेल म्हणून प्रमेयांचे विधान खालील प्रमाणे आहे तर हे म्हणते की फील्ड आणि फील्डने मी ई आणि एच बद्दल बोलत आहे जे काही स्रोतांनी तयार केले आहे तर आपण येथून काही व्हॉल्यूम घेऊ आणि येथे करंट सोर्स J वर ठेवू आणि यामुळे E H फील्ड तयार होईल म्हणून प्रमेय काय म्हणत आहेत की जर मी लॉसि व्हॉल्यूम V च्या आत स्रोत जे घेतला तर या तीनही परिस्थितींमध्ये फील्ड्स अद्वितीय आहेत या तीनही परिस्थितींमध्ये हे सर्व काही नाही तर या तीन अटी कोणत्या आहेत तर या खंडात काही पृष्ठभाग एस आहे असे म्हणत आहे की या पृष्ठभागावर ई स्पर्शिक आहे समजा मला सर्व एस पेक्षा ई टॅन्जेन्शियल माहित आहे जर ते निर्दिष्ट केले असेल तर आपल्याला गणनाच्या परिणामी जे काही मिळेल ते फील्ड अद्वितीय आहेत त्याशिवाय दुसरा उपाय नाही जो ठीक आहे पुढील अट एकसारखी आहे कारण आपण पाहिले आहे की ई आणि एच फील्ड्स दरम्यान एक प्रकारची सममिती आहे तर हे आपल्याला माहित नसल्यास आणि आपल्याला एस वरील सर्व माहिती असल्यास हे फील्ड अद्वितीय आहे आणि नंतर तेथे नक्कीच तिसरा पर्याय म्हणजे त्या प्रकारचे लिनिअर कॉम्बिनेशन जे मला काही भागावर देतील आणि उर्वरित भागावर तर या शर्तींनुसार या अटींपैकी आपणास मिळणारे फील्ड वेगळे आहे तर हे देखील सांगते की आपल्याला सीईएम समस्येकडे जायचे असल्यास आपल्याला सीमेवर टेंजेन्शियल ई फील्ड निर्दिष्ट करणे आवश्यक आहे एकदा आपण असे केले की आपल्याला याची हमी देण्यात आली आहे की आपण ही समीकरणे सोडविण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली तरी आम्ही आपल्याला एक अद्वितीय तोडगा देऊ आता कदाचित आपण असे विचारू शकता की मी येथे असा अँटेना ठेवला आहे आणि येथे मोकळी जागा कुठेही नाही तर या प्रकरणात फील्ड्स अद्वितीय असतील की तिथे तारेच्या मध्यभागी कुठेही सीमा नसते समजा मी येथे करंट निर्दिष्ट केल्याप्रमाणे या अँटेनामधून मिळणारी फील्ड ती अनोखी असतील का उत्तर होय आहे कारण विद्यार्थी सीमारेषा जवळ आहे ही सीमा अनंत आहे आणि ही भौतिक फील्ड असल्यामुळे ती कायमच चालू शकत नाही तर क्षुल्लक आणि हे 0 बरोबर आहे तर या प्रकरणात मी अनंत येथे 0 असण्याचा विचार न करताही स्पष्ट आणि स्पष्टपणे नमूद केले आहे तर या प्रकरणात फील्ड अद्वितीय असतील तर या उदाहरणात थोडे अधिक तपशीलवार वर्णन करणे हे बंद खंडाचे उदाहरण होते आपणास यासारखे आणखी एक वेगळ्या प्रकारचे खंड येऊ शकतात चला व्हॉल्यूम असे म्हणूया समजू आणि येथे करंट स्रोत J आहे आणि हे व्हॉल्यूम V आहे ठीक आहे आणि येथे सीमा नाही अनंत सीमा आणि मी V प्रांताबद्दल बोलत आहे तर आता कोणत्या पृष्ठभागावर फील्ड अद्वितीय होण्यासाठी मला काय निर्दिष्ट करावे लागेल तर हा एस अनंतता आहे आणि हा एस आहे तर हे प्रमेय येथे देखील लागू आहे जे काही पृष्ठभाग खंडित आहेत तर या व्हॉल्यूम व्हीसाठी पृष्ठभाग काय आहेत एस अनंत एक पृष्ठभाग आहे आणि एस हा दुसरा पृष्ठभाग आहे एस अनंत अनंत दूर अंतरावर फिल्ड आहे शारीरिकदृष्ट्या ते 0 वर जातील तर मला अनंत स्थितीत टेंगेंशिअल फील्ड्स माहित आहेत मला या सीमेवरील टेंगेंशिअल फील्ड्स काय आहेत हे सांगण्याची आवश्यकता आहे आणि एकदा हे निर्दिष्ट केल्यावर मला माहित आहे की मी माझ्या गणितासह पुढे जाऊ शकतो कारण माझे उत्तर अद्वितीय होईल तर त्याचे अगदी सोपी उदाहरण म्हणजे उदाहरणार्थ हे खंड एक घन परिपूर्ण धातू आहे तर परिपूर्ण धातूचे फिल्ड 0 बरोबर आहे एकदा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की मला माहित आहे की या खंडात काही फील्ड आहेत तर हे एक अद्वितीय ठरेल अगदी सोपे उदाहरण म्हणून तर हे वेगळेपण प्रमेय स्पष्ट आहे आता आपण विचारू शकता की हा का लॉसि व्हॉल्यूम व्ही बरोबर आहे व्हॉल्यूम व्ही लॉसि का आहे काय असल्यास या माध्यमात लॉस झाला नाही तर काय करावे तर याचे उत्तर केवळ प्रमेयच्या विधानावरून स्पष्ट झालेले नाही गृहपाठाच्या समस्येमध्ये आमच्याकडे एक छोटेसे एक्सरसाइज असेल जिथे आपण त्याचे कार्य करू शकाल जेव्हा आपण मॅक्सवेलची समीकरणे घेता आणि काही प्रमाणात त्याचे निराकरण करता तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की या प्रमेयासाठी आपल्याला थोडीशी नुकसानीची रक्कम निर्दिष्ट करण्याची आवश्यकता आहे प्रत्यक्षात हे नुकसान खरोखरच अगदी लहान असू शकते म्हणूनच आपण प्रभावीपणे हे लॉसलेस व्हॉल्यूमप्रमाणे करू शकता जरी आम्ही म्हणतो की मोकळी जागा लॉसलेस हवा असूनही आम्ही त्याला लॉसलेस म्हणतो परंतु प्रत्यक्षात त्यात काही खूप कमी लॉस असू शकतो ज्यामुळे हा सिद्धांत लागू होऊ शकेल विद्यार्थी मग जेव्हा हे फील्ड अद्वितीय नसते तेव्हा आम्ही उदाहरण देऊ शकतो तर जर या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही फील्डच्या प्रमेयांच्या विशिष्टतेबद्दल काहीही सांगू शकत नाही जे सर्व काही ठीक आहे म्हणूनच जिथे आपण निर्दिष्ट केलेली नाही किंवा संपूर्ण सीमेवर आपण उदाहरणे तयार करण्यास सक्षम होऊ शकता अशा परिस्थितीत आपल्याला अनेक निराकरणे मिळतील जी आपण दिलेली अर्धवट माहिती पूर्ण करेल होय विद्यार्थीः चार्ज घनतेबद्दल प्रमेय काय बोलते चार्ज घनता जेणेकरून आम्ही या विशिष्ट बाबतीत आहोत आम्ही अशा प्रकरणात काम करत आहोत जिथे आम्ही फक्त करंट बद्दल बोलतो आहोत तर आम्ही इलेक्ट्रोडायनामिक्सबद्दल बोलत आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या प्रकरणांबद्दल नाही तर त्या बाबतीत देखील एक प्रमेय वाढविला जाऊ शकतो विद्यार्थीः तुम्हाला मधील माहित आहे स्टॅटिक चार्ज असतो होय यात आम्ही स्टॅटिक बद्दल बोलणार नाही खरं तर ग्रिफिथ्सची याबद्दल एक छान चर्चा आहे की तिथे स्टॅटिक चार्ज बसून राहत नाही तो कुठेतरी एकमेकांवर उडतो जोपर्यंत तिथे फिल्ड नाही ते कायमच अशा ठिकाणी बसतात म्हणून आम्ही व्यावहारिकरित्या बोलत असताना जेव्हा आपण अँटेनाच्या रडार क्रॉस सेक्शनबद्दल अँटेनाचा विचार करता तेव्हा आपल्याला माहित आहे की चार्जचा मुद्दा बाहेर बसला आहे हे फारच संबंधित नाही हे सर्व चार्ज एकदा त्यांना हलविणे सुरू केले की ते करंट बनतात आणि आम्ही आधीच करंट्सचा व्यवहार करतो तर हे अद्वितीय प्रमेय बद्दल होते